आता आम्ही एक एमओएस ट्रान्झिस्टर वापरुन व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स रिअलाईझ करण्याचा प्रयत्न करू आता हे थोडे गोंधळात टाकणारे असू शकते कारण स्वतःच एमओएस ट्रान्झिस्टर हा व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स आहे आता एमओएस ट्रान्झिस्टरकडे हे स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल इक्विव्हॅलेंट vgs आणि gmvgs आहेत अर्थात हा व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स आहे आपल्याला माहिती आहे की सेमीकंडक्टर उपकरणाचे बरेच पॅरामीटर्स तपमानावर जोरदारपणे अवलंबून आहेत आणि तापमानासोबत हे gm देखील बदलते आता आपल्यास व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सची आवश्यकता आहे जे असे नाही जे तपमानावर इतके जोरदारपणे अवलंबून नसते व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सप्रमाणेच आम्हालाही हे निगेटिव्ह फीडबॅक वापरून रिअलाईझ करायचे आहे जेणेकरून ते एमओएस ट्रान्झिस्टर पॅरामीटर्सवर जास्त अवलंबून नसेल ते इतर काही घटकांवर अवलंबून असेल जे अधिक स्थिरपणे रिअलाईझ होऊ शकते आता व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स io vinG1 या नात्याचे अनुसरण करतो हे सहसा Gm द्वारे दर्शविले जाते परंतु एमओएस ट्रान्झिस्टरच्या gm आणि या Gm दरम्यान गोंधळ करू नका मी या ट्रान्सकंडक्टरसाठी एक वेगळा शब्द वापरेन तो G1 आहे किंवा मी vinR1 म्हणून लिहू शकतो R1 G1 चे रेसिप्रोकेल आहे आता याचा अर्थ काय आहे हे आम्हाला निगेटिव्ह फीडबॅक आणि एमओएस ट्रान्झिस्टर वापरुन रिअलाईझ केले पाहिजे एमओएस ट्रान्झिस्टरमध्ये आमच्याकडे कंट्रोलिंग प्रमाण vgs आणि नियंत्रित प्रमाण हे ड्रेन करंट आहे आणि ते gmvgs च्या बरोबरीचे आहे आणि id ड्रेनपासून सोर्स टर्मिनलपर्यंत वाहते तर आउटपुट करंट ड्रेनमधून किंवा सोर्स टर्मिनलमधून जे सोयीस्कर असेल त्यामधून बाहेर येईल आणि वास्तविक आणि इच्छित मूल्यांमधील त्रुटी गेट सोर्सच्या व्होल्टेजवर लागू केली जाणे आवश्यक आहे कारण शेवटी हेच एमओएस ट्रान्झिस्टरमध्ये करंट नियंत्रित करते तर आम्हाला iovinR1 पाहिजे आहे ते लिहिण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आम्हाला vin ioR1 0 पाहिजे आता आपण त्रुटी म्हणून विचार करू शकता vin ioR1 त्रुटी म्हणून इच्छित आणि वास्तविक मूल्यांमध्ये काही प्रकारची त्रुटी आणि ते शेवटी शून्य असावी तर याचा अर्थ असा आहे की त्रुटी व्होल्टेज vin ioR1 किंवा त्याचे निगेटिव्ह vgs असावेत म्हणून vgs एकतर vin ioR1 किंवा ioR1 vin असावे अर्थात हे इतर काही प्रमाणात असू शकते जे अद्याप या प्रमाणात आहे आणि आम्हाला पाहिजे असलेली निगेटिव्ह फीडबॅक क्रिया काय आहे जर io मोठा असेल तर तो वाढत जाईल तर vgs कमी होणे आवश्यक आहे जर io खूपच मोठा असेल इच्छितपेक्षा मोठा असेल तर vgs कमी होणे आवश्यक आहे जेणेकरून करंट कमी होईल आणि त्याचप्रमाणे io खूपच लहान असल्यास vgs वाढणे आवश्यक आहे जेणेकरून करंट वाढेल अखेरीस एमओएस ट्रान्झिस्टरचा ड्रेन करंट आउटपुट करंट io असेल तर स्पष्टपणे तुम्ही पाहता की प्रथम फॉर्म याच्याशी सुसंगत आहे io येथे निगेटिव्ह चिन्हासह दिसते जर io खूपच लहान असेल तर vgs ही एक मोठी पॉजिटीव्ह क्वांटिटि असेल ज्यामुळे ड्रेनचा करंट वाढतो तर vgs vin ioR1 च्या समान असणे आवश्यक आहे इतर मार्ग कार्य करीत नाहीत कारण जर io खूप मोठा असेल तर vgs प्रत्यक्षात वाढेल तर निगेटिव्ह फीडबॅक क्रिया vin ioR1 च्या समान असण्यासाठी vgs मिळवून प्राप्त केला जाते तर जर vgs vin ioR1 असेल तर आमच्याकडे मुळात ही क्रिया असते आता हे पूर्ण करणारे सर्किट बनवण्याचा प्रयत्न करू हे vgs आहे आणि हे gmvgs आहे किंवा मुळात इन्क्रिमेंटल ड्रेन करंट id आहे जेव्हा जेव्हा आपल्याकडे करंट आउटपुट बरोबर असते तेव्हा आपल्याला टर्मिनलची आवश्यकता असते जेथे आपण करंट घेत असतो आणि जर आपणास करंटचे निरीक्षण करायचे असेल तर आम्हाला आणखी एक टर्मिनल वापरावे लागेल ज्याद्वारे करंट वाहत आहे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे व्होल्टेज आहे हे नोड व्होल्टेज प्रदान करते आणि जर आपल्याला व्होल्टेज मोजायचे असेल तर आम्ही फक्त हे नोड घेतो आणि त्यास दुसऱ्या कशाशी तरी जोडतो नंतर आपण हे व्होल्टेज सेन्स करू शकतो करंट सेन्स करण्यासाठी आपल्याला काहीतरी सिरीजमध्ये ठेवावे लागेल आणि ते करण्याचा एक संभाव्य मार्ग म्हणजे उदाहरणार्थ नियंत्रित सोर्स अशा प्रकारे आहे आणि करंट त्या मार्गाने वाहतो आम्ही त्यापैकी एका टर्मिनलमधून करंट आऊटपुट घेऊ शकतो आणि तोच करंट याद्वारे वाहत आहे म्हणून आम्ही करंटचे प्रवाह वाहत्याचे मापन करण्यासाठी वापरू शकतो चला तर हे करण्याचा प्रयत्न करूया आम्हाला पाहिजे असलेले उपाय म्हणजे vin ioR 0 तर io ला काही R ने गुणाकार करणे आवश्यक आहे जेणेकरून त्याची व्होल्टेजशी तुलना होऊ शकेल आता स्पष्टपणे ड्रेन करंट आउटपुट करंट आहे जिथे आपल्याला एमओएस ट्रान्झिस्टरमध्ये करंट आउटपुट मिळेल चला असे म्हणूया की हे io त्या खालच्या दिशेने वाहत आहे म्हणून जर मी त्यास रेझिस्टर R मधून पास केले तर येथील व्होल्टेज ioR होईल आणि हे समजा मी ग्राउंडवर जोडले आता एमओएस ट्रान्झिस्टरच्या सोर्स नोडवरील व्होल्टेज ioR आहे vgs आम्हाला काय व्हावे असे वाटते ते vin ioR व्हावे अशी आमची इच्छा आहे म्हणून हे अगदी स्पष्ट आहे की जर मी गेटला इनपुट व्होल्टेजशी जोडले तर मला vgs vin ioR असे मिळेल आणि लोड ड्रेनशी जोडले जाऊ शकते कारण येथे तोच करंट सेन्स होतो जो या रेझिस्टरद्वारे जात आहे नियंत्रित सोर्सद्वारे आणि लोडमध्ये वाहतो आत्ता मी रेझिस्टर म्हणून लोडला रिप्रेझेन्ट करेन हे ठीक आहे का आता माझ्याकडे असलेली एक व्यवस्था आहे जिथे मी सोर्स टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान रेसिस्टन्स कनेक्ट करतो म्हणजेच जो काही ड्रेन करंट वाहतो तो या रेझिस्टरमधून वाहून ioR चा सोर्स व्होल्टेज तयार करतो जर मी गेटला इनपुट व्होल्टेज vin शी जोडले तर गेट सोर्स व्होल्टेज vin ioR होईल जे मला हवे होते आणि आता आपण पाहू काय होऊ शकते ते जर io खूपच मोठे असेल तर हे vgs लहान होईल आणि करंट कमी होईल ती आपल्याला पाहिजे असलेली निगेटिव्ह फीडबॅक क्रिया आहे तर व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्ससाठी आम्हाला पाहिजे असलेले सर्किट मुळात हे आहे गेटवर इनपुट लागू केले आहे सोर्स आणि ग्राउंड दरम्यान रेजिस्टन्स R आहे आणि ड्रेन आणि ग्राउंड दरम्यान जोडलेले लोड जे ड्रेन करंट आहे ते लोडमधून वाहण्यासाठी जोडले जाते आत्तापर्यंत मी असे गृहीत धरेन की त्या फॅशनमध्ये कनेक्ट होऊ शकणारे ते रेजिस्टन्स आहे तर हा आपला व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स किंवा व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सचे इन्क्रिमेंटल स्मॉल सिग्नल पिक्चर आहे